या व्याख्यानात आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान शेवटच्या व्याख्यानाचे सातत्य आहे जिथे आपण SU 8 वेल मध्ये इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड कसे डिझाइन करू शकतो किंवा आपण कसे बनवू शकतो हे समजले त्या विशिष्ट सेन्सरची रचना करण्याचे कारण म्हणजे आपण MOSFET कसे तयार करू शकतो याची कल्पना देणे हेच होते तर मुद्दा असा होता की जर मला MOSFET बनवायचे असेल तर तंत्र काय आहे प्रोसेस प्रवाह काय आहेत म्हणून तंत्र समजून घेण्यासाठी प्रोसेस प्रवाह समजून घेण्यासाठी मला सुरुवातीला एक साधे उदाहरण समजून घ्यावे लागेल ज्याची आमच्या शेवटच्या वर्गात चर्चा केली गेली होती आणि ते माझ्या इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स शिवाय दुसरे काहीही नाही आता या वर्गात आपण दुसरा सेन्सर कसा डिझाइन करू शकतो आणि त्याच प्रोसेस चा प्रवाह वापरून आपण ते कसे कार्यान्वित करू शकतो ते आपण मागील वर्गात पाहिले आहे ते पाहू तर पाहूया विषय हा आहे की तुम्ही इंटिग्रेटेड सर्किट्सचे फॅब्रिकेशन समजून घेण्यासाठी स्क्रीन प्रोसेस पाहू शकता पण यावेळी आम्ही आणखी एक उदाहरण घेऊ जेणेकरुन तुम्हाला समजेल की आम्ही शेवटी MOSFET कसे बनवू शकतो आम्ही MOSFET कसे तयार करू शकतो हे समजून घेणे हे आमचे एक ओळीचे ध्येय आहे हे पाहण्यासाठी आम्ही ही सर्व कार्य करत आहोत तर शेवटच्या वर्गात आपण हे पाहिले आहे जे SU 8 वेल तील आपले इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड आहे तर आपण काय पाहिले आहे आणि कसे बनवता येईल याची मी पटकन पुनरावृत्ती करू मी प्रक्रियेचा प्रवाह सतत दाखवतो तर माझ्याबरोबर रहा ठीक आहे या विशिष्ट पॅटर्नची रचना करण्यासाठी आम्ही काय केले आम्ही सिलिकॉन घेतला त्यानंतर आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड चा पातळ थर वाढवला मग सिलिकॉन डायऑक्साइडच्या या पातळ थरावर आपण एक धातू डिपॉझिट केला आहे मी तुम्हाला एक क्रोम सांगितले सोन्याच्या SiO2 सह क्रोमचा पातळ थर मग आम्ही स्पिन कोटिंग फोटोरेसिस्ट मग आम्ही 90 डिग्रीवर प्री बेक केले हे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट होते हॉट प्लेट वर 1 मिनिटासाठी 90 अंश त्यानंतर आम्ही मास्क लावून या फोटोरेसिस्ट ला एक्सपोज करतो तर आमच्याकडे हे क्रोम सोने आहे आमच्याकडे फोटोरेसिस्ट आहे आणि मग आम्ही वेफरवर मास्क ठेवला किंवा लोड केला तर मास्क मी जे रेखाटत आहे त्यासारखेच होते आणि मग मी हे UV प्रकाश वापरून एक्सपोज केले आहे असे केल्यावर मी ते डेव्हलप केले आहे मास्क अनलोड करा फोटोरेसिस्ट डेव्हलप करा बरोबर म्हणून मला वेफर मिळाले फोटोरेसिस्ट असलेले ऑक्सिडाइज वेफर कारण मी ब्राइट फील्ड मास्क वापरत आहे आणि मी पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरले आहे याचा अर्थ वेफरवरील मास्कवर माझ्याकडे असलेला समान नमुना मी कायम ठेवीन तर आता मला समजले आहे की ज्या क्षेत्रामध्ये UV मध्ये एक्सपोज झाले नाही त्या क्षेत्रावर पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट काय आहे बरोबर तर मास्कवरील सर्व ब्राइट फील्ड मी फोटोरेसिस्टवर ठेवू शकतो त्यानंतर मी काय केले मी हे वेफर या धातूचे क्रोम गोल्ड गोल्ड एजंट मध्ये कोरले आहे आणि क्रोम एजंट मध्ये दुसरे मी DI पाण्याच्या मदतीने स्वच्छ धुवावे मी ते DI ने धुवून टाकले आहे एकदा केले की मला काय मिळाले फोटोरेसिस्ट असलेल्या भागावर मला मेटलचे वेफर मिळाले आणि बाकीच्या भागात मेटल एच गेले आता मी हे वेफर एसीटोनमध्ये बुडवले आहे हे एसीटोन माझे फोटोरेसिस्ट काढून टाकेल तर जेव्हा माझा एसीटोन काढून टाकला जाईल तेव्हा माझ्याकडे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रॉन सह ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर असेल बरोबर तर हे माझे क्रोम सोने आहेत हे माझे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स नाहीत हे माझे SiO2 आहे हे सिलिकॉन आहे हे SiO2 आहे तुम्हाला प्रोसेस मिळाली चला पुन्हा एकदा पटकन पुनरावृत्ती करूया सिलिकॉनची पहिली पायरी सिलिकॉन डायऑक्साइड वाढलेली दुसरी पायरी क्रोम गोल्ड डिपॉझिट तिसरी पायरी फोटोरेसिस्ट च्या स्पिन कोटचे डिपॉझिट फोर स्टेप त्यानंतर आम्हाला मास्क कमी करायचा होता त्याआधी फोटोरेसिस्ट ला स्पिन कोटिंग केल्यानंतर तुम्हाला 90 डिग्रीवर प्री बेक करावे लागेल 1 मिनिट त्यानंतर तुम्हीUV लिथोग्राफी करण्यासाठी मास्क कमी करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फोटोरेसिस्ट डेव्हलप करा मग फोटोरेसिस्ट डेव्हलप केल्यानंतर तुम्ही पोस्ट बेकसाठी जाऊ शकता फोटोरेसिस्ट डेव्हलप केल्यानंतर तुम्ही पोस्ट बेक करण्यासाठी 120 डिग्रीवर 1 मिनिटासाठी जा मग आपण धातू वर फोटोरेसिस्ट आहे आता जेव्हा जेव्हा फोटोरेसिस्ट असेल तेव्हा त्याखालील धातू जतन केला जातो आणि जेव्हा जेव्हा या भागात फोटोरेसिस्ट नसेल तेव्हा धातू कोरलेली असेल आता आपल्याकडे क्रोम आणि सोने आहे सोने क्रोमच्या टॉप आहे तर प्रथम आपण सोन्याचे एच करू आणि म्हणूनच आपण हे वेफर सोन्याच्या एचंटमध्ये बुडवू जे 1 आहे नंतर आपण ते DI ने धुवून घेऊ नंतर आपण वेफरला क्रोमने एच करून पुन्हा ते DI ने स्वच्छ करू आणि नंतर आपल्याला मिळेल वेफर जे तुम्ही येथे पाहू शकता फोटोरेसिस्ट तेथे आहे आणि फोटोरेसिस्टच्या खाली असलेली धातू जतन केली आहे फोटोरेसिस्टने झाकलेला नसलेला धातू कोरला गेला यानंतर आम्ही वेफर एसीटोन मध्ये बुडवून फोटोरेसिस्ट काढून टाकले आणि जेव्हा तुम्ही वेफरला एसीटोनमध्ये बुडवता तेव्हा PR एक पट्टी देईल आणि नंतर आमच्याकडे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोडसह ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर असेल आता एकदा तुमच्याकडे हे ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर इंटर जनरल इलेक्ट्रोड्ससह असेल किंवा आपण पुढील स्लाइडमध्ये काढू या तर एकदा मी इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स केले तर माझे ध्येय काय आहे माझे ध्येय हे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स SU 8 वेल च्या आत असणे आहे बरोबर SU 8 वेल तयार करणे हे माझे ध्येय आहे तर मी काय केले मागच्या वेळी मी काय केले या इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड वर माझ्याकडे स्पिन लेपित फोटोरेसिस्ट आहे जे माझे SU 8 आहे हे माझे SU 8 आहे मी फोटोरेसिस्ट म्हणालो कारण SU 8 नीगेटिव्ह फोटोरेसिस्ट प्रमाणे काम करते हा माझा सिलिकॉन डायऑक्साइड आहे हे माझे सिलिकॉन आहे हे सिलिकॉन डायऑक्साइड आहे हे क्रोम गोल्ड इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड आहेत आता SU 8 नीगेटिव्ह फोटोरेसिस्ट आहे तर पुढची पायरी काय आहे पुढची पायरी म्हणजे मी मास्क लोड करेन त्यामुळे SU 8 आल्यानंतर मला ते प्री बेक करावे लागेल बरोबर SU 8 मध्ये आम्हाला ते 65 डिग्री सेंटीग्रेडवर प्री बेक करायचे होते त्यानंतर आम्ही मास्क अशा प्रकारे लोड करतो की मला वेल तयार करावी लागली तर हा माझा ब्राइट फील्ड मास्क आहे आणि तुम्ही ब्राइट फील्ड मास्क म्हणजे काय ते पाहिले आहे तुम्ही डार्क फील्ड मास्क म्हणजे काय हे पाहिले आहे बरोबर आता तुमच्याकडे हे आहे तर हा मास्क आहे आणि मग मी माझे वेफर एक्सपोज करीन UV प्रकाशासह वेफर एक्सपोज करा UV प्रकाशासह वेफर एक्सपोज केल्यावर येथे क्षेत्र काय होईल ते नीगेटिव्ह फोटोरेसिस्ट आहे जे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट च्या विरुद्ध आहे म्हणजेच जे क्षेत्र एक्सपोज आले आहे ते मजबूत असेल आणि जे क्षेत्र एक्सपोज नसेल ते कमकुवत असेल तर ज्या भागात डार्क छाया आहे हे क्षेत्र हे एक ते कमकुवत असतील हे क्षेत्र कमकुवत असतील आणि जे क्षेत्र एक्सपोज आलेले नाहीत ते मजबूत सोपे असतील आता आम्हाला बेक पोस्ट करावे लागेल हे 95 अंश सेंटीग्रेडच्या आमच्या इतर फोटोरेसिस्टपेक्षा थोडे वेगळे आहे बरोबर पुन्हा वेळ दिला जातो SU 8 च्या फोटोरेसिस्टच्या जाडीवर अवलंबून बेकिंगची वेळ वेगळी असेल पोस्ट बेकिंगची वेळ वेगळी असेल हे आता 1 मिनिट नाही जसे की आम्ही पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट मध्ये पाहिले आहे ठीक आहे यानंतर काय मिळणार बेकिंगनंतर मी ते डेव्हलप करेन आम्ही SU 8 डेव्हलपरमध्ये वेफर डेव्हलप करतो मी ते केल्यावर मला काय मिळेल मला इलेक्ट्रोड आणि SU 8 सह ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर मिळेल तर हे माझे SU 8 आहे हे सिलिकॉन डायऑक्साइड आहे हे सिलिकॉन डायऑक्साइड आहे हे सिलिकॉन आहे बरोबर आणि ही माझी वेल आहे बरोबर तर अशा प्रकारे मी SU 8 मध्ये इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड तयार करू शकतो अगदी सोपे आता पाहा मी तुम्हाला सातत्याने सांगितले आहे तुम्हाला प्रक्रिया दाखवत आहे मी तुम्हाला प्रक्रिया सतत दाखवली आहे जेणेकरून तुम्ही हरवू नये म्हणून आम्ही सिलिकॉनने सुरुवात केली आहे आणि नंतर आम्ही ऑक्साइड वाढवून ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेटपर्यंत पोहोचतो आणि मग आम्ही क्रोम गोल्ड डिपॉझिट केले आणि क्रोम सोन्यावर आम्ही स्पिन कोटेड फोटोरेसिस्ट डिपॉझिट केले स्पिन कोटिंग फोटोरेसिस्ट नंतर आमच्याकडे स्पिन कोटिंग फोटोरेसिस्ट नंतर आम्ही गरम प्लेटवर 1 मिनिटासाठी 90 डिग्री पर्यंत प्री बेक केले आणि मग आम्ही ब्राइट फील्ड मास्क लोड केला आहे ब्राइट फील्ड मास्क हा एक नमुना आहे आणि मग आम्ही UV वापरून ते एक्सपोज केले आहे UV सह उघड केल्यानंतर आम्ही ते पोस्ट बेक केले आहे आपण UV सह एक्सपोजकेल्यानंतर आम्ही ते विकसित केले आहे जे डेव्हलप होते फोटोरेसिस्ट आणि फोटोरेसिस्ट जे एक्सपोज झाले कारण ते पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट आहे फोटोरेसिस्ट जे एक्सपोज झाले आहे ते एच केले जाईल जे एक्सपोज झाले नाही ते फोटोरेसिस्ट राहील जो फोटोरेसिस्ट एक्सपोज होत नाही तो राहील ठीक आहे तर फोटोरेसिस्ट डेव्हलप केल्यानंतर माझ्याकडे असे नमुने असतील आणि हे आपण पाहू शकता की तेथे एक धातू आहे नंतर एक धातू म्हणून एक फोटोरेसिस्ट आहे आणि नंतर एक फोटोरेसिस्ट आहे आणि धातू म्हणून एक फोटोरेसिस्ट आहे आणि मग तुमच्या खाली धातू आहे आणि मग तुम्ही काय करता तुम्हाला सोने एच केले जाईल नंतर तुम्हाला क्रोम कोरावे लागेल आणि तुम्ही डीआय स्वच्छ धुवावे DI सह तुमच्या दोन ड्रेन मध्ये एकदा तुम्ही असे केल्यावर तुमच्याकडे जतन केलेल्या धातूवर फोटोरेसिस्ट असेल फोटोरेसिस्टच्या खाली एक धातू जतन केला जाईल आणि ज्या धातूला फोटोरेसिस्टने झाकले नव्हते ते एच केले जाईल यानंतर तुम्ही वेफरला एसीटोनमध्ये ठेवता आणि क्रोम सोन्यापासून बनवलेल्या इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड साठी तुम्ही फोटोरेसिस्ट काढू शकता एकदा तुम्ही क्रोम आणि सोन्यापासून बनवलेले इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स येथे क्रोम आणि सोने नंतर तुम्ही SU 8 कोट फिरवा SU 8 हे तुमच्या नकारात्मक फोटोरेसिस्टशिवाय दुसरे काहीही नाही आणि SU 8 ला स्पिन कोटिंग केल्यानंतर तुम्ही SU 8 ला 65 डिग्री सेंटीग्रेडवर प्री बेक करा SU 8 65 अंश सेंटीग्रेडवर प्रचलित केल्यानंतर तुम्ही मास्क कमी करू शकता येथे तुम्हाला विंडो तयार करावी लागेल येथे तुम्हाला वेल तयार करावी लागेल जी यासारखी दिसली पाहिजे तर म्हणूनच आमच्याकडे एक ब्राइट फील्ड मास्क आहे आमच्याकडे आमचा हा तुमचा ब्राइट फील्ड मास्क आहे आणि आपण पाहू शकता की एक्सपोज क्षेत्र मी UV सह एक्सपोज होईल हे उघडलेले क्षेत्र मजबूत होईल आणि एक्सपोज न केलेले क्षेत्र कमकुवत होईल हे तुमच्या सकारात्मक पीआरच्या अगदी उलट आहे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट हे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट च्या अगदी उलट आहे मग आता आम्ही काय केले आम्ही ते आधीच बेक केले आहे नंतर आम्ही ते एक्सपोज केले आहे नंतर आम्ही ते बेक केले आहे पोस्ट बेकिंगनंतर आम्ही SU 8 डेव्हलप वापरून फोटोरेसिस्ट डेव्हलप केले आहे आणि मग एकदा तुम्ही SU 8 डेव्हलप केल्यावर तुमच्याकडे SU 8 वेल च्या आत इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड सह एक वेफर असेल मग असे केल्याने काय मिळणार आम्हाला हा पॅटर्न मिळेल जो तुम्ही इथे पाहू शकता आणि जर तुम्ही मायक्रोस्कोप इमेज घेतली तर तुमच्याकडे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स असतील येथे तुमचा मास्क असा होता की तुमची रुंदी 10 मायक्रॉन आणि तुमचे अंतर 10 मायक्रॉन होते येथे मास्क असा आहे की तुमची रुंदी 10 मायक्रॉन आहे आणि तुमचे अंतर 30 मायक्रॉन आहे आणि मग ही तुमची SU 8 वेल आहे जी तुम्ही पाहू शकता ही तुमची वेल आहे आणि तुम्ही पाहू शकता की हिरवा रंग तुमचा ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर आहे आता एकदा तुमच्याकडे हे आहे जर मी तुम्हाला दुसरे उदाहरण देतो जर मी तुम्हाला दुसरे उदाहरण दिले आणि त्वरीत पाहू मला गॅस सेन्सर डिझाइन करण्यासाठी प्रक्रिया प्रवाह समजून घ्यायचा असेल तर आता मी पुन्हा उदाहरण का घेत आहे जेणेकरून MOSFET डेव्हलप करण्यासाठी किंवा डिझाइन करण्यासाठी तुम्ही प्रक्रिया प्रवाहाचा वापर कसा करू शकता याची तुम्हाला खात्री आहे बरोबर आम्ही बघू आणि तुम्हाला समजेल की आम्ही हे उदाहरण बरोबर का घेतले आहे हे एक उदाहरण आहे तर जेव्हा आपण आधीच सेन्सर बनवत असतो तेव्हा या विशिष्ट सेन्सरचा उपयोग काय आहे हे देखील समजून घेऊया बरोबर तर आम्ही प्रक्रियेच्या प्रवाहासह गॅस सेन्सरची रचना करत आहोत आम्ही MOSFET कसे बनवू शकतो हे समजण्यास आम्हाला मदत करेल अशा प्रक्रियेच्या प्रवाहासह ते आम्हाला मदत करेल की आम्ही MOSFET कसे तयार करू शकतो ठीक आहे तर प्रथम गॅस सेन्सर समजून घेऊया आमच्याकडे गेट गॅस सेन्सर कसा असू शकतो तसे असल्यास गॅस सेन्सर्स काय आहेत ते पाहूया किंवा गॅस सेन्सर्स हे असे उपकरण आहे जे स्पेसिज मिळवण्यासाठी उघडकीस येते ज्याच्या एका हाताने किंवा गॅसेस स्पेसिज किंवा मोलेक्युल च्या संपर्कात आल्याने त्याचे एक किंवा अधिक फिजिकल प्रोपर्टी बदलतात म्हणजे एकतर ते त्याचे मास बदलेल किंवा ते एलेक्ट्रिकल कण्डक्टिविटी आणि डायलेटरी प्रॉपर्टीज बदलेल जे मोजण्याचे आणि परिमाण करण्याचे संभाव्य मार्ग आहे ते मोजणे आणि परिमाण करणे शक्य आहे तर जर तुम्ही पाहत असाल तर हे आंतरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स शिवाय दुसरे काहीही नाही ज्यावर काही सेन्सिटिव्ह एलिमेंट आहेत सेन्सिटिव्ह एलिमेंट म्हणजे काय ते विशिष्ट वायूसाठी सेन्सिटिव्ह असते तर आता तुमच्याकडे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स आहेत ज्यावर काही नॅनो वायर्स किंवा नॅनो स्ट्रक्चर्स तयार होतात ठीक आहे आणि हे ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर आहे हे ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर आहे बरोबर तर झिंक ऑक्साईड MgO CaO TiO2 WO3 सारखे सेमीकंडक्टर मेटल ऑक्साइड हे काय आहे झिंक ऑक्साईड मॅग्नेशियम ऑक्साईड कॅल्शियम ऑक्साईड टिन ऑक्साईड टायटॅनियम डायऑक्साइड टंगस्टन ऑक्साइड टिन ऑक्साईड इत्यादींचा वापर प्रकरणे शोधण्यासाठी केला जातो आणि बरेच काही आणि बरेच काही ठीक आहे आणि जर तुम्हाला नॅनो स्ट्रक्चर वाढवायचे असेल तर नॅनो स्ट्रक्चर चा फायदा त्यांच्या पृष्ठभागाच्या ते व्हॉल्यूम गुणोत्तरामुळे होतो आम्हाला याची पर्वा नाही आम्ही फक्त हे पाहतो की आम्ही या गॅस सेन्सर ची रचना कशी करू शकतो आम्ही गॅस सेन्सर डिझाइन करू शकतो ठीक आहे तर आम्ही पुन्हा MEMS तंत्रज्ञानाचा वापर करू म्हणूनच मी एक स्लाइड दिली आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की MEMS तंत्रज्ञान काय आहे आम्ही शेवटच्या स्लाईडमध्ये चर्चा केली आहे की MEMS म्हणजे मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीम्स शिवाय ज्याची व्याख्या सामान्यतः सूक्ष्म मेकॅनिकल आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल घटक म्हणून केली जाऊ शकते जसे की उपकरणे आणि संरचना जे मायक्रो फॅब्रिकेशन तंत्र वापरून बनवले जातात ठीक आहे तर एमईएमएस ही सेन्सर अॅक्ट्युएटर sensors actuators 0मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सारख्या लघु रचना आहेत मायक्रो सेन्सरच्या बाबतीत डिव्हाइस सामान्यत मोजलेल्या मेकॅनिकल सिग्नल ला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कव्हर करते तथापि आम्ही हे प्रति गेट सेन्सर का वापरतो जर तुम्हाला फक्त हे जाणून घ्यायचे असेल की मेटल ऑक्साईड उच्च ऑपरेटिंग तापमानावर चालते तर या समस्येचे निराकरण करण्यासाठी संशोधकांकडे एक मोठा मायक्रो सेन्सर आहे ज्यामध्ये सिलिकॉन सब्सट्रेटवर मायक्रो हीटर आहे मग ते वीज वापर कमी करण्यासाठी फॅब्रिकेटेड किंवा बर्फाळ आरामदायी मास स्पेक्ट्रम आहे तर सामान्यतः आपण पाहतो की मेटल ऑक्साईड्स जे आपण शेवटच्या स्लाइडमध्ये पाहिले आहेत ते सर्व अतिशय उच्च तापमानावर कार्य करतात परंतु जर मला त्या उच्च तापमानाला उच्च शक्तीची आवश्यकता असेल तर मला शक्ती कमी करायची आहे पातळ सब्सट्रेट वापरून मी शक्ती कशी कमी करू शकतो तर जर माझ्याकडे हा सब्सट्रेट असेल आणि माझ्याकडे दुसरा सब्सट्रेट असेल जो पातळ असेल तर या सब्सट्रेटच्या तुलनेत या सब्सट्रेटला मारण्यासाठी लागणारी शक्ती कमी असेल तर सब्सट्रेट 1 साठी लागणारी उर्जा सब्सट्रेट 2 साठी लागणार्या पॉवरपेक्षा कमी असेल तर मी सब्सट्रेटची जाडी कशी कमी करू शकतो मला मशीनिंग करायचं होतं तर परंतु या प्रकरणात आपल्याला मायक्रॉनच्या दृष्टीने जाडी बनवावी लागेल म्हणूनच याला मायक्रो मशीनिंग म्हणतात तर मुद्दा असा आहे की आम्हाला गेट सेन्सर्स मध्ये एमईएमएस वापरावे लागले पुन्हा आम्हाला काळजी आहे का नाही अजिबात नाही MEMS सेन्सर का वापरत आहे याची आम्हाला पर्वा नाही आम्ही गॅस सेन्सर कसा बनवू शकतो याची आम्हाला काळजी आहे तर एकदा का आम्हाला हे कळले की आम्ही कसे बनवतो एकदा तुम्हाला प्रक्रिया समजली की तुम्हाला MOSFET समजण्यासाठी ही प्रक्रिया वापरणे आवश्यक आहे एका ओळीचे ध्येय मी MOSFET ची प्रक्रिया कशी समजू शकतो म्हणूनच आम्ही वेगवेगळी उदाहरणे घेत आहोत जेणेकरून मी MOSFET वर येईन तेव्हा तुमचे जीवन खूप सोपे होईल तर MEMS सेन्सरसाठी प्रक्रिया प्रवाह पाहू तर ते काय आहे प्रथम तुमच्याकडे डबल साइड पॉलिश सिलिकॉन आहे आम्ही एक सिलिकॉन वेफर पाहिले आहे जे सिंगल साइड पॉलिश केलेले आहे आमच्याकडे सिलिकॉन वेफर देखील असू शकते जे डबल साइड पॉलिश केलेले आहे आता तुम्ही एक मायक्रॉन सिलिकॉन डायऑक्साइड वाढवा तुम्ही येथे पाहू शकता की हिरवा रंग तुमचा SiO2 आहे मग तुमच्याकडे तळाशी 600 नॅनोमीटर अॅल्युमिनियम डिपॉझिशन असेल आणि तुम्ही विंडो उघडू शकता तुम्ही ते कसे कराल मी करेन ते आम्ही पाहू मग आपल्याकडे हीटरसाठी नमुना आहे शेवटी तुम्हाला ही रचना हवी आहे ही रचना काय आहे आपण येथे पाहू आपण पाहू मला काय हवे आहे मला सब्सट्रेट हवा आहे तुम्ही मला सांगा किंवा सब्सट्रेटवर हीटर असल्यास सब्सट्रेटला कमी पॉवर लागेल तर आपण असे म्हणूया की हा आपला हीटर आहे कोणत्या सब्सट्रेटला कमी उर्जा लागते अर्थात हा सब्सट्रेट योग्य आहे योग्य आहे कारण जाडी अत्यंत लहान आहे तुम्ही पाहू शकता की हे सर्व रिकामे आहे फक्त या विशिष्ट वेफरची जाडी आहे येथे जाडी खूप जास्त आहे एक जाड वेफर आहे तर या प्रकरणात आवश्यक शक्ती हे 2 हे 1 आहे असे म्हणू या 1 साठी आवश्यक असलेली उर्जा 2 साठी आवश्यक असलेल्या उर्जेपेक्षा जास्त असेल आता या हीटरवर आम्हाला हीटर का आवश्यक आहे कारण सेन्सरच्या बाबतीत आम्ही म्हणतो की आम्हाला 300 डिग्री सेंटीग्रेड ते 500 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत उच्च तापमानात सेन्सर गरम करावे लागेल का कारण आपण मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर वापरत आहोत म्हणून या विशिष्ट सामग्रीसाठी 300 ते 500 अंश सेंटीग्रेड तापमान आवश्यक आहे आता काय आता प्रकरण काय आहे एकदा तुमच्याकडे हीटर आला की तुम्हाला सेन्सिंग मटेरियलची गरज आहे तर या हीटरवर आपण असे म्हणू या की ते मोठे आहे कारण माझ्याकडे इन्सुलेटर असणे आवश्यक आहे माझ्याकडे इन्सुलेट सामग्री असणे आवश्यक आहे हे SiO2 आहे या इन्सुलेट सामग्रीवर मी माझे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड ठेवू शकतो या इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स वर मला माझे सेन्सिंग मटेरियल हवे आहे मला माझी सेन्सिंग मटेरियलहवी आहे बरोबर हा माझा सेन्सर आहे पण हे वापरण्याऐवजी मी हा सब्सट्रेट वापरेन मी इन्सुलेटर वापरेन माझ्याकडे माझे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड असतील आणि माझ्याकडे माझे सेन्सिंग मटेरियलअसेल फायदा म्हणजे येथे जाडी कमी बरोबर आहे म्हणून हे विशिष्ट सेन्सर प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया प्रवाह काय आहे हे विशिष्ट सेन्सर प्राप्त करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी प्रक्रिया प्रवाह काय आहेत तुम्हाला हे समजले आहे की तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की आम्हाला काय हवे आहे ही रचना आहे आम्हाला ही रचना हवी आहे तर प्रथम आता तुम्ही पहा की मी सिलिकॉन वेफर वापरतो तर मी ऑक्साईड वाढवतो माझ्याकडे सिलिकॉन आहे मी ऑक्साईड वाढवत आहे मग मी मागच्या बाजूला अॅल्युमिनियम डिपॉझिट करत आहे आणि मी अॅल्युमिनियमचे खोदकाम करत आहे हे अॅल्युमिनियम किंवा धातू आहे आणि मी आमच्या लिथोग्राफीची प्रक्रिया वापरून धातूचे खोदकाम करत आहे आपण काय करतो तर मी फोटोरेसिस्ट स्पिन कोट करीन मग स्पिन कोटिंगनंतर आम्ही ते प्री बेक करतो म्हणून मी ते 90 डिग्रीवर बेक करीन हे माझे फोटोरेसिस्ट आहे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट प्री बेकिंग केल्यानंतर मी मास्क लोड करेन आता मास्क लोड केल्यानंतर मी काय करू मी हे वेफर UV प्रकाशाने एक्सपोज करीन हे वेफर UV प्रकाशाने एक्सपोज करा ठीक आहे तर काय होईल की मास्क अनलोड केल्यानंतर मी असे केल्यास माझ्याकडे असे ऑक्सिडाइज्ड वेफर असेल आणि माझ्याकडे मेटल आणि फोटोरेसिस्ट असेल एकदा मास्क एक्सपोजर नंतर हे पहा मी सिलिकॉन डायऑक्साइड ऑक्सिडाईझ काय केले आहे मग माझ्याकडे मेटलवर मेटल डिपॉझिट होते माझ्याकडे फोटोरेसिस्टसाठी आहे फोटोरेसिस्ट मी ते 90 डिग्रीवर प्री बेक केले आहे मग मी मास्क लोड करतो मी मास्क उघडतो मग मी मास्क अनलोड करतो मी आहे फोटोरेसिस्ट डेव्हलप करणे फोटोरेसिस्ट डेव्हलप केल्यानंतर माझ्याकडे ही विशिष्ट रचना असेल कारण ही माझी पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट आहे तर तीच रचना मी ठेवू शकतो किंवा एक्सपोज क्षेत्र कमकुवत आहे आणि एक्सपोज न केलेले क्षेत्र अधिक मजबूत आहे म्हणून मी ही विशिष्ट रचना कायम ठेवत आहे यानंतर हे माझे फोटोरेसिस्ट आहे हे माझे SiO2 आहे हे सिलिकॉन आहे हे SiO2 आहे बरोबर मला काय हवे आहे मला ही रचना हवी आहे मला काय हवे आहे ते तुला आठवते आता मला ते काढू दे मी ते काढून टाकतो जेणेकरुन तुम्हाला प्रक्रिया प्रवाह काय आहेत ते पाहू शकता तर हे माझे दुसरे आहे आता मी हे वेफर धातूमध्ये बुडवतो मग यानंतर पुढची पायरी काय यानंतर आम्ही 120 डिग्रीवर 1 मिनिटासाठी पोस्ट बेकिंग पोस्ट बेकिंग करू यानंतर बेकिंगनंतर मी माझे धातू कोरीन म्हणून जेव्हा मी माझ्या धातूचे इच करीन तेव्हा माझ्याकडे कोणती रचना असेल माझ्याकडे अशी रचना असेल जी यासारखी दिसेल बरोबर हे धातू आहे हे PR फोटोरेसिस्ट आहे हे माझे SiO2 आहे तुम्हाला इथे फरक दिसतो इथे धातू इथे होता इथे हा धातू नाही कारण बेकिंगनंतर मी मेटल इच करीन ठीक आहे मग यानंतर मी काय करू मी SiO2 इच करू तर SiO2 नक्षीकाम करून मी हे वेफर बफर हायड्रोफ्लोरिक ऍसिडमध्ये बुडवू शकतो मी हे वेफर बीएचएफमध्ये बुडवू शकतो BHF का कारण BHF SiO2 इचेंट आहे BHF हे SiO2 इचेंट आहे म्हणून मी हे वेफर BHF मध्ये बुडवू शकतो जर मी हे वेफर बीएचएफमध्ये बुडवले तर माझ्याकडे काय असेल माझ्याकडे फक्त या ठिकाणी SiO2 असेल माझ्याकडे फक्त अशा प्रकारे SiO2 असेल कारण हे फोटोरेसिस्टद्वारे संरक्षित आहे फोटोरेसिस्ट द्वारे संरक्षित आहे तर माझ्याकडे फोटोरेसिस्ट मेटल आणि SiO2 आहे आता मी माझे फोटोरेसिस्ट काढून टाकीन आता मी वेफरच्या टॉप स्थानी एक धातू ठेवीन आणि ही धातू हीटरसाठी माझी धातू आहे मग मी फोटोरेसिस्ट स्पिन कोट करीन हे माझे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट आहे स्पिन कोटिंग फोटोरेसिस्ट केल्यानंतर आम्ही ते प्री बेक करू 90 डिग्री 1 मिनिट आधी बेक करू प्रीबेकिंग केल्यानंतर मी मास्क वापरून फोटोरेसिस्ट एक्सपोज करीन आणि मित्रांनो जेव्हा आम्ही MOSFET फॅब्रिकेशन पाहतो तेव्हा ही प्रक्रिया किती उपयुक्त आहे हे तुम्हाला दिसेल तर कृपया लक्ष केंद्रित करा आपण काय वापरत आहोत एक ब्राइट फील्ड मास्क आमच्याकडे येथे फोटोरेसिस्ट पॉझिटिव्ह आहे आमच्याकडे येथे SiO2 आहे आणि मी UV सह एक्सपोज करत आहे मी UV सोबत एक्सपोज करत आहे मी UV सह एक्सपोज केल्यानंतर मी हा मास्क अनलोड करीन आणि मी हा मास्क फोटोरेसिस्ट डेव्हलपरमध्ये बुडवीन जेव्हा मी हा मास्क फोटोरेसिस्ट डेव्हलपरमध्ये बुडवतो तेव्हा माझ्याकडे काय असेल मी फक्त या भागात photoresist असेल का कारण मास्कचा समान नमुना मी फोटोरेसिस्टवर मिळवू शकतो आमच्याकडे हा धातू आहे तुम्ही इथे पहा हीटरसाठी ही तुमची धातू आहे बरोबर म्हणून आमच्याकडे हीटरसाठी तुमची धातू आहे आणि आमच्याकडे तुमचा फोटोरेसिस्ट आहे हा तोच नमुना आहे जो आमच्या मास्कवर होता म्हणून आम्ही फोटोरेसिस्ट करतो आमच्याकडे हीटरसाठी तुमची धातू आहे आता मी वेफर ही चिप हे वेफर बेक करेन आणि मग मी हे वेफर बुडवीन नंतर हे 120 डिग्रीवर बेक करा आणि मी हे वेफर हीटरसाठी वापरल्या जाणार्या धातूच्या एचंटमध्ये बुडवून टाकेन हीटरसाठी वापरली जाणारी धातू आहे मी हे वेफर या एचंटमध्ये सोडेन मी तसे केल्यास काय होईल जर मी असे केले तर माझ्याकडे फक्त फोटोरेसिस्टच्या खाली मेटल संरक्षित असेल बाकीचे धातू संरक्षित नव्हते ते एच असेल आता मी हे वेफर एसीटोन मध्ये बुडवतो मी हे वेफर एसीटोन मध्ये सोडतो जर मी वेफरला एसीटोन मध्ये बुडवले तर फोटोरेसिस्टसाठी एक पट्टी काय होईल याचा अर्थ माझा फोटोरेसिस्ट जाईल आणि माझ्याकडे जे असेल ते हीटरसह ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेट आहे यावर मी डिपॉझिट करीन किंवा मी इन्सुलेटर वाढवीन ठीक आहे हा माझा दुसरा मास्क आहे आणि मग माझ्याकडे असेल मी संपर्क क्षेत्राचे संरक्षण करू शकेन जिथे मी त्या भागावर इन्सुलेटर वाढवू शकत नाही जेणेकरून ते ठीक आहे या इन्सुलेटरवर आपण दुसरा धातू डिपॉझिट करू शकतो हे धातू इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड साठी आहे हे धातू डिपॉझिट केल्यानंतर आपण स्पिन कोट करू पुन्हा एकदा आपल्याला स्पिन कोट फोटोरेसिस्टसह तीच प्रक्रिया करावी लागेल मग तुम्हाला 90 डिग्रीवर प्री बेक करायचे आहे मग तुम्हाला मास्क लोड करायचा आहे हा मास्क इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड साठी धातूचा नमुना तयार करण्यासाठी आहे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स च्या पॅटर्निंगसाठी हा माझा ब्राइट फील्ड मास्क आहे बरोबर यानंतर आम्ही काय करू तुम्ही UV वापरून एक्सपोज कराल त्यानंतर तुम्ही UV वापरून एक्सपोज करता तेव्हा तुम्हाला मास्क उतरवावा लागतो जेव्हा तुम्ही मास्क लोड करता तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला फोटोरेसिस्ट डेव्हलपर मध्ये वेफर बुडवावे लागेल म्हणून जेव्हा तुम्ही फोटोरेसिस्ट डेव्हलपरमध्ये वेफर बुडवता तेव्हा तुम्हाला जे मिळते ते फोटोरेसिस्ट तुम्हाला त्या भागात सेव्ह केले जाते जेएक्सपोज झाले नव्हते हे फोटोरेसिस्ट आहे जे एक्सपोज न झालेल्या भागात सेव्ह केले आहे म्हणजेच मास्क हेडसह तो समान नमुना कायम ठेवत आहे यानंतर मला हे वेफर इंटरडिजिटल इलेक्ट्रॉन्ससाठी वापरल्या जाणार्या धातूच्या एचंटमध्ये बुडवावे लागले यानंतर आपल्याला हे वेफर एच लागेल किंवा हे वेफर मेटल एचंटमध्ये बुडवावे लागेल जे इंटरडिजिटल इलेक्ट्रॉन साठी वापरल्या जाणार्या पदार्थासाठी वापरले जाते हे वेफर बुडवल्यावर काय मिळेल काय मिळणार फोटोरेसिस्टच्या खाली असलेली धातू संरक्षित केली जाईल त्यानंतर आपण हे वेफर एसीटोनमध्ये बुडवू जेव्हा आपण हे वेफर एसीटोनमध्ये बुडवतो तेव्हा फोटोरेसिस्ट काढून टाकला जातो जेव्हा फोटोरेसिस्ट काढून टाकले जाते तेव्हा तुमच्याकडे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड असतात आता तुमच्याकडे हीटर आहे तुमच्याकडे हा धातू नाही तुमच्याकडे वास्तविक हीटर आहे तुमच्याकडे इन्सुलेटर आहे तुमच्याकडे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड आहेत या वैयक्तिक इलेक्ट्रोड्सवर आम्ही सामग्री जमा करू शकतो जी तुमचा सेमीकंडक्टिंग ऑक्साईड किंवा मेटल ऑक्साईड आहे जसे की ZnO उजवीकडे आता यानंतर तुमच्याकडे सेन्सर तयार आहे परंतु सिलिकॉन जाड आहे म्हणून आपल्याला सिलिकॉनचा आकार कमी करावा लागेल तर त्यासाठी तुम्हाला वेफर एच करावे लागेल आणि जेव्हा तुम्ही हे वेफर बुडवता तेव्हा तुम्ही दोन गोष्टी करू शकता एक म्हणजे ड्राय एचिंग आपण पाहू दुसऱ्याला वेट एचिंग म्हणतात जर तुम्ही ड्राय एचंट वापरत असाल तर समोरच्या भागाचे संरक्षण करून तुम्ही वेफर कोरू शकता तुम्ही हे वेफर ड्राय एचंट मध्ये देखील ठेवू शकता आणि तुम्हाला जे दिसेल ते तुम्हाला आवश्यक असलेल्या जाडीपर्यंत कोरीव काम करत राहील हे कोरडे कोरीव काम आहे बरोबर हे संरक्षण आहे हे समोरचे संरक्षण आहे समोरचे क्षेत्र आम्ही संरक्षित करत आहोत संरक्षण किंवा जर तुम्ही सिलिकॉनसाठी ओले नक्षी वापरत असाल तर आम्ही सिलिकॉनचे नक्षीकाम करत आहोत मग तुमच्याकडे काय असेल जर माझ्याकडे ओले कोरीव काम असेल तर माझ्याकडे डायाफ्राम आहे याला डायाफ्राम ठीक म्हणतात तर तुमच्याकडे सेन्सरचा हा पातळ डायाफ्राम असू शकतो आणि नंतर तुम्ही समोरच्या क्षेत्राची संरक्षण गोष्ट काढू शकता कळले तुला तर ही खूप प्रक्रिया आहे तर मी हे बॅकसाइड एचिंग केले नाही तर ते सोपे आहे जर मी हे बॅकसाइड एचिंग केले नाही तर माझे सेन्सर खूप सोपे होते कारण मला फक्त हीटर वाढवत राहायचे होते नंतर मला त्या इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड वर ऑक्साईड वाढवावा लागला त्यावर मला सेन्सिंग लेयर वाढवावा लागला पण विजेचा वापर जास्त आहे त्यामुळे मला मागच्या बाजूने वेफर एच करावे लागले की मला मागच्या बाजूने वेफर एच करावे लागले तर जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा सेन्सर कसा दिसतो तुम्ही पहाल की हा क्रॉस सेक्शन किंवा उडवलेला आकृती आहे जिथे तुम्हाला डायाफ्राम दिसत आहे आणि तुम्ही पाहू शकता की तेथे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड आहेत आणि एक हीटर आहे जो निकेल आहे आणि हे मायक्रोमीटर सर्व मार्ग आहे आणि मध्यभागी इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड आहेत ज्यावर आपण झिंक ऑक्साईड नॅनोवायर वाढवले आहेत झिंक ऑक्साईड नॅनोवायर कसे दिसतात आपण येथे SEM प्रतिमा पाहू शकता झिंक ऑक्साईड माहीत नाही तर जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ऑपरेट करता तेव्हा हीटर कसे चालते हा हीटर चालू असलेला हा पिवळा रंग तुम्ही पाहू शकता हे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड चे कनेक्शन आहेत हे इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड शी कनेक्शन आहे आणि हा तुमचा झिंक ऑक्साईड सेन्सिंग लेयर आहे जो तुम्ही येथे गॅस सेन्सिटिव्ह ZnO नॅनोवायर्स मध्ये पाहू शकता हे आणखी एक क्रॉस सेक्शन समान गोष्ट आहे फक्त सामग्री भिन्न आहे आणि तुम्ही पाहू शकता की तुम्ही COMSOL सिम्युलेशन देखील करू शकता या ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेट oxidized silicon substrateवर तुम्ही डिझाइन केलेल्या मायक्रो हीटर ची वैशिष्ट्ये काय आहेत हे समजून घेण्यासाठी COMSOL सिम्युलेशन त्यामुळे आम्हाला गॅस सेन्सर का वापरावा लागला किंवा हे ZnO नॅनोवायर्स कसे तयार केले जातात याबद्दल आपल्याला गोंधळात टाकण्याचा विचार नाही आपण एखादे उपकरण कसे तयार करू शकता हे आम्ही कसे वाढवू शकतो याची आम्हाला काळजी आहे आणि एखादे उपकरण तयार करण्यासाठी तुम्हाला प्रक्रिया प्रवाह माहित असणे आवश्यक आहे म्हणून जर तुम्ही ही विशिष्ट स्लाइड पटकन पाहिली तर तुम्हाला समजेल की मी काय बोलत होतो तुम्ही डबल साइड पॉली सिलिकॉन वेफर ने सुरुवात कराल त्यानंतर तुम्ही 1 मायक्रॉन ऑक्साईड सहज वाढता मग तुम्ही येथे 16 नॅनोमीटर धातू वाढवा तुम्ही येथे धातू पाहू शकता आणि तुम्ही खिडकी उघडा याचा अर्थ तुम्ही धातू वाढवता तुम्ही लिथोग्राफी करता नंतर एक खिडकी तयार करता ही खिडकी या SiO2 तेथे कोरली जाऊ शकते बरोबर परंतु BHF वापरून ती एच कली जाऊ शकते आता समोरच्या बाजूला तुम्ही निकेल मायक्रो हीटर घेऊ शकता निकेल मायक्रो मीटरवर तुमच्याकडे इलेक्ट्रोड असू शकतात हे फक्त एक इलेक्ट्रोड आहे ठीक आहे त्यामुळे येथे हीटर नाही पण प्रत्यक्षात एक निकेल आहे त्यामुळे हे हीटर योग्य आहे तर या विशिष्ट प्रक्रियेनंतर हीटर नंतर आमच्याकडे हे निकेल मायक्रो हीटर आहे ज्यावर एक इन्सुलेटर आहे हे इन्सुलेटर आहे ज्यावर इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड आहेत ज्यावर सेन्सिंग लेयर आहे हेच इथे आहे तर आमच्याकडे दुहेरी बाजूचे पॉलिसिलिकॉन आहे आणि आमच्याकडे 6 मायक्रॉन SiO2 आहे नंतर आमच्याकडे 600 नॅनोमीटर अॅल्युमिनियम बॅकसाइड आहे नंतर आमच्याकडे फ्रंटसाइड 300 मिमी निकेल डिपॉझिशन आहे आम्ही ते पॅटर्न करतो नंतर आम्ही ऑक्साइड वाढवतो आणि नंतर ऑक्साईडच्या खाली इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स वाढवतो आणि मग त्यावर लिथोग्राफी नावाच्या तंत्राने झिंक पॅटर्न आहे नंतर जेव्हा आपण हा ऑक्साईड बफर हायड्रोफ्लोरिक ऍसिडच्या मदतीने काढून टाकतो तेव्हा आपण वेफर ला एच करता आणि जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्याकडे सेन्सर असू शकतो सेन्सर तयार करण्यासाठी हा एक प्रक्रिया प्रवाह आहे आता आत्तापर्यंत आपण दोन प्रक्रिया प्रवाह पाहिले आहेत एक प्रक्रिया प्रवाह आहे जो SU 8 वेल मध्ये इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी वापरला जातो दुसरा म्हणजे आपण सेन्सर कसा बनवू शकता हे समजून घेण्यासाठी प्रक्रिया प्रवाह तुम्ही गॅस सेन्सर कसा बनवू शकता दोन प्रक्रिया प्रवाह आपण पाहिले आहेत तर जेव्हा तुम्ही MOSFET फॅब्रिकेशन पाहता तेव्हा आम्हाला समजण्यासाठी हे पुरेसे आहे तर पुढील वर्गात आपण MOSFET तयार करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे कोणती तंत्रे वापरू शकतो ते त्वरीत पाहू तर आपण जी तंत्रे वापरणार आहोत किंवा जी तंत्रे आपण समजून घेणार आहोत ती ऑक्सिडेशन किंवा थर्मल ऑक्सिडेशनअसतील आणि मग आपण पाहू की धातू कशा जमा होतात मग लिथोग्राफी कशी होते ते पहावे लागेल आणि मग आपण एचिंग तंत्र काय आहेत ते पाहू मग आपण MOSFET कसे बनवले आहे ते पाहू आणि त्यामुळे प्रयोगांचा तो विशिष्ट संच आपल्याला MOSFET कसा बनवता येईल हे समजण्यास मदत करेल एकदा तुम्ही MOSFET कसे बनवू शकता हे समजण्यास सक्षम झाल्यानंतर नंतर तुम्ही अनेक उपकरणे बनवू शकता तर SU 8 वेल मध्ये इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्स कसे बनवले जातात किंवा ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफरवर बनवलेले सेन्सर किंवा तुम्हाला डायाफ्राम तयार करायचा असेल किंवा तुम्हाला एक हीटर तयार करायचा असेल तर त्या हीटरवर कसे बनवले जाते हे समजून घेण्यासाठी या विशिष्ट व्यायामाची भूमिका आमच्याकडे इन्सुलेटर आहे इन्सुलेटर वर आमच्याकडे वैयक्तिक इलेक्ट्रोड आहेत त्यांच्या जनरेटरवर आमच्याकडे सेन्सर आहे सेन्सिंग मटेरियल आहे जे तुमचे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर मटेरियल आहे जे झिंक ऑक्साईड टिन ऑक्साईड इंडियम ऑक्साईड सारखे आहे आणि असे आणि पुढे हे मी 10 वेळा पुनरावृत्ती करत आहे जेणेकरून तुम्हाला प्रक्रिया समजेल प्रोसेस अत्यंत सोपी आहे जेव्हा आम्ही MOSFET वर गेलो तेव्हा तुम्हाला समजेल की आम्ही सिलिकॉनवर ऑक्साईडचा थर वाढवण्यासाठी का किंवा कोणती तंत्रे वापरली आहेत आम्ही सिलिकॉन एच करण्यासाठी कोणती तंत्रे वापरली आहेत खिडकी उघडण्यासाठी कोणती तंत्रे वापरली आहेत बरोबर कारण आम्हाला MOSFET मध्ये सोर्स आणि ड्रेन कसा विखुरला जातो हे समजून घ्यायचे होते म्हणून MOSFET मध्ये सोर्स आणि ड्रेन कशा प्रकारे विखुरल्या जातात हे समजून घेण्यासाठी आपण आज चर्चा करत आहोत हे अत्यंत उपयुक्त ठरेल तर मी तुला पुढच्या वर्गात भेटेन आणि तोपर्यंत शिका पुन्हा व्हिडिओ मायक्रो फॅब्रिकेशन पहा ते अगदी सोपे दिसते जेव्हा मी तुम्हाला स्क्रीनवर समजावून सांगतो परंतु प्रत्यक्षात ते समजणे कठीण आहे पण एकदा समजून घेतल्यानंतर अनेक प्रक्रिया प्रवाह भरपूर पाककृती समजून घेणे खूप सोपे आहे तर मला आशा आहे की आजच्या व्याख्यानावरून तुम्हाला काहीतरी समजले असेल आणि तुम्ही ते वाचून तुम्हाला पुढे समजले असेल आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला MOSFET समजावून सांगत असलेल्या व्याख्यानाला पोहोचल्यावर मला प्रश्न विचारा कारण त्या विशिष्ट टप्प्यावर तुम्ही परत जाऊन तुमच्या गोष्टी परस्परसंबंधित करू शकता आणि मग तुम्ही मला तुमचा प्रश्न विचाराल येथे तुम्हाला बरेच प्रश्न असतील परंतु आम्ही व्याख्यान वाचत नाही तोपर्यंत तुम्ही थोडा धीर धरू द्या जेथे मी तुम्हाला आमची MOSFET कशी तयार करू शकता हे समजावून सांगेन ठीक आहे तर मी तुला पुढच्या वर्गात भेटेन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या तुमचा दिवस चांगला जावो बाय